आमच्या एन पी टी एल इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड कम्प्युटरच्या ऑनलाईन व्याख्यानांमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आजच्या वर्गात आपण 3D भूमिती बांधण्यासाठी सॉलिडवर्क्सच्या काही कमांड कशा वापरायच्या ते शिकू आजच्या वर्गात आपण मुख्यत सिलिंडर एक ट्यूब आणि एक चूल तयार करणार आहोत सॉलीडवर्क वापरुन आपण या गोष्टी कशा तयार कराल त्यानंतर आम्ही असेंब्ली ड्रॉईंगसह शाफ्ट आणि डिस्क व्यवस्था नावाचे काहीतरी तयार करणेआणि दुसरे एक आयताकृती बार ज्यास चौकोणी छिद्र आहे या गोष्टी शिकणार आहोत तर आमच्या सॉलीडवर्क्सवर डबल क्लिक केल्यानंतर नवीन पार्ट ड्रॉईंग उघडल्यानंतर आपल्याकडे असे पांढर्या कोरे स्क्रीन असेल यामध्ये आम्ही त्रिमितीय सिलेंडर तयार करण्यासाठी रिव्हॉल्व कमांड वापरतो इथे आपण नेहमीच फ्रंट प्लेन टॉप प्लेन किंवा राईट प्लेन ने सुरुवात करतो तर फ्रंट प्लेन वर क्लिक करा इथे आम्हाला सिलिंडर काढायचे आहे तर स्केच मोडमध्ये काही बिंदू शोधून वर्तुळावर जा आणि तिचा त्रिज्या 25 युनिटमध्ये बदला एक्सट्रूड बॉसच्या फिचर्स वर जा 50 युनिट्सवर जा आणि क्लिक करा आणि मग ओके क्लिक करा एक्सट्रूड बॉस बेसचा वापर करून सिलिंडर तयार करण्याचा हा एक मार्ग आहे रिव्हॉल्व कमांडद्वारे एखादी व्यक्ती कंस्ट्रक्शन देखील करू शकते उदाहरणार्थ आपल्याकडे जर माझ्याकडे मध्यभागी रेखा असेल तर जर मी आयत तयार करू शकलो तर आयत 360 अंशांनी देखील फिरवून आपण सिलेंडर तयार करण्याच्या स्थितीत येऊ आणि तेच आपण शिकणार आहोत तर सामान्य फ्रंट प्लेन वर क्लिक करा आणि स्केच मोडमध्ये सर्व प्रथम मध्यभागी रेषा काढा एकदा ते झाल्यावर आम्हाला सिलिंडर फिरविणे आवडेल तर त्या हेतूसाठी मी कदाचित स्मार्ट परिमाण वापरून एक रेखा रेखाटत आहे जेणेकरून माझ्या 25 युनिटच्या त्रिजेवरं माझे अधिक नियंत्रण असेल मग तिथून तिथपर्यंत वाढवा स्मार्ट परिमाण वापरा त्यास 75 युनिट्स बनवा नंतर पुन्हा एक ओळ तयार करा ती रेखा तिथे जाईल तर रिव्हॉल्व कमांडसाठी आम्हाला नेहमीच बंद ऑब्जेक्ट ची आवश्यकता असते एकदा हे पूर्ण झाल्यावर कंट्रोल बटण वापरा ती ओळ धरून ठेवा त्याचप्रमाणे कंट्रोल बटण कंट्रोल होल्ड आणि लाइन ठेवून दुसर्या ओळीवर क्लिक करा आता या अक्षाभोवती फिरणाऱ्या रिव्हॉल्व बॉस बेसच्या वैशिष्ट्यांकडे जा आपणास आपोआप एक लाइन निवडली जाईल कारण आपण तयार केलेली पहिली ओळ ती मध्यभागी आहे तर ते आपोआप निवडले जाईल जर तसे नसेल तर आम्ही त्या ओळीवर क्लिक करू नंतर ओके क्लिक करा सिलिंडर तयार करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे आता हा रिवॉव्ल वापरुन आपण अक्ष सममितीय भूमिती तयार करू शकतो चला अशाप्रकारे याची सुरूवात करूया आता एक नवीन भाग ओपन करून ओके क्लिक करा आता फ्रंट प्लेन वर जा आता आपण अक्ष सममितीय वस्तू रेषा तयार करू सर्वात पहिले मध्यभागी असलेली ओळ किंवा रेषा जी नेहमीच पहिली ओळ असते आता दुसरी ओळ बनवा कारण आपल्याला एक पोकळ सिलेंडर ट्यूब बनवायची आहे म्हणून आम्ही बांधलेली एक मध्य रेखा आणि आयताकृती पॅच आता कंट्रोल बटण वापरा क्लिक करा आणि हे देखील निवडा आता वैशिष्ट्यांकडे जा त्या मध्य रेषेवरील रेवॉल्व बॉस बेस क्लिक करा आता ओके क्लिक करा तर आपल्याकडे पोकळ सिलिंडर तयार होईल जर आपल्याला स्टेप सिलेंडर काढायला आवडत असेल तर आपण काय करावे जर तुम्हाला भूमिती जतन करण्यात रस नसेल तर सेव्ह करू नका ओके क्लिक करा सेव्ह करू नका आता एक नवीन उघडा आम्ही रिव्हॉल्व वापरून स्टेप सिलेंडर तयार करू इच्छितो तर स्केच वर जाऊन ओके क्लिक करा पहिली पायरी नेहमीच फ्रंट प्लेन वरील मध्य रेषा असते ती सामान्य असते रेषा तिथून तिथे काढा हे एक स्टेप्ड सिलेंडर आहे म्हणजेच आपल्याला खाली एक ओळ तयार करावी लागेल तेथून पुन्हा खाली जाईल ओके क्लिक करा मग तिथून येथे जॉईन करा तर हा संपूर्ण ऑब्जेक्ट पूर्ण झाला आहे आता वैशिष्ट्यांकडे जा रिव्हॉल्व बॉस बेस फिरवा हे या केंद्राभोवती फिरत आहे हीच गोष्ट म्हणजे आपल्याला ही रेषेवर दिसू शकते जर आपल्याला सुमारे 360 डिग्री मध्ये स्वारस्य असेल तर आम्ही 360 अंशांसह जाऊ आता आम्हाला फक्त 270 अंशांमध्ये रस आहे आम्ही 270 वर क्लिक करतो तर ओके क्लिक करा तर जेव्हा आपण 270 डिग्री फिरत असतो असते तेव्हा आपल्याला हा ऑब्जेक्ट दिसतो आता आयसोमेट्रिक व्यू कडे पाहू आयसोमेट्रिक व्यू पाहण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर तेथे जा आणि त्यावर क्लिक करा आता डायमेट्रिक व्यू ट्रायमेट्रिक व्यू diametric view trimetric view सारखे इतर कोणतेही दृश्य त्या मार्गाने आपण पाहू शकतो आता जर आपल्याला भिन्न ऑर्थोग्राफिक व्यू पहाण्यात रस असेल तर येथे आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यात एक व्यू दोन व्यू क्षैतिज व्यू दोन उभे व्यू आणि चार व्यू आहेत या चार व्यू वर क्लिक करा आपल्याला इथे फ्रंट प्लेन येथून टॉप प्लॅन इथून लेफ्ट प्लेन डाव्या बाजूस दिसत असल्यास आपण तिथे काय पहात आहोत हे पहा आणि जे काही दिसते ते ट्रायमेट्रिक दृश्य आहे तर एकाच वेळी सर्व चित्रे आपल्याला भिन्न दृश्ये म्हणून मिळू शकतात आता जर आपल्याला परत जायचे असेल तर आपल्याला काय करायचे आहे ते सिंगल वर क्लिक करा सिंगलमध्ये आम्हाला आयसोमेट्रिक व्यू मध्ये अधिक रस आहे मग ते क्लिक करा अशाप्रकारे फिरणारी वस्तू आपण तयार करू आता जर आपण स्टेप केलेले पोकळ सिलेंडर तयार करणार आहोत तर ही प्रक्रिया नवीन फाईल पार्ट मध्ये जाईल आता फ्रंट प्लेन वर केंद्रबिंदू काढायचा असेल तर मध्यभागी जा आता मध्य रेषेत क्लिक करा हे पोकळ असल्याचे मानले जाते तर मी एक क्लिक करते मी एक संपूर्ण स्केच तयार करू शकत नाही परंतु काय होईल हे पाहण्यासाठी केवळ एका ओळीप्रमाणे आपण काढूयात तर हे संपूर्ण स्केच नाही केवळ मी तयार केलेल्या ओळी आहेत आणि त्या ओपन आहेत बंद नाहीत आता मी काय करेन मी हे संपूर्ण निवडेल वैशिष्ट्यांकडे जाईन बॉस बेस फिरवण्याचा प्रयत्न करीन मग ते बंद केलेले स्केच नाही स्केच सध्या खुले आहे पातळ नसलेल्या रेवॉल्व फीचर्स ला बंद स्केच आवश्यक आहे जर आपल्याला एखादे दृष्य भक्कम व्हिज्युअलायझेशन वगैरे द्यायचे असेल तर आपल्याला जाडी द्यावी लागेल आपोआप बंद होण्यासाठी आपण स्केच करू इच्छिता काय चला तर मग आता काय होईल ते पाहूया जर मी होय वर क्लिक केले तर छेदनबिंदू तयार केल्याशिवाय प्रोफाइल बंद होऊ शकत नाही चला आता इथे आपोआप परिमाण घ्या जसे की 10 मिमी 5 मिमीसारखे काहीतरी देखील आपण देऊ शकता एक बरीच पातळ कवच एखादा जोड्या सारखी वस्तू तयार करण्याच्या स्थितीत असेल तर जर तुम्ही कोणत्याही बंद घटक देत नसल्यास हा बॅक एंड प्रोग्राम बनवण्याचा प्रयत्न करतो जो आपणास काही परिमाण स्वयंचलितपणे बांधण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारचे नलिका जेथे इतर परिमाणांच्या तुलनेत जाडी खूपच कमी आहे ते देखील शक्य आहे जर आपल्याला एखादी छडीकिंवा ऊस यासारखे काहीतरी हवे असेल तर वर्तुळ निवडावे त्यावर पुन्हा हा भाग बाहेर काढा आणि भरा चला तर प्रयत्न करूया चला तर मग आपण टॉप प्लॅन वर जाऊ या विशेषतः सामान्य प्लॅन साठी आपण तिथे जाऊया आता स्केचवर जा काळजीपूर्वक ही गोष्ट निवडली पाहिजे आता आपण एक वर्तुळ काढत आहोत आणि त्यासाठी तेच परिमाण आहेत एकदा ते पूर्ण झाल्यावर आम्ही बाह्य बॉस बेससह जाऊ आम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे ते पहा त्याच्या उलट दिशेने असावी आणि आपल्याला जे पाहिजे आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट जवळपास 50 मिमी किंवा कदाचित काहीतरी 70 मिमी निवडून ओके बटन क्लिक करा तर घन वस्तू भरली जाईल आता मला फक्त पोकळ छडी काढायची असल्यास प्रथम एक वर्तुळ तयार करा जे जाडीच्या विशिष्ट स्तरापर्यंत दंडगोलाकार भागासारखे काहीतरी द्या त्यानंतर आयताकृती बांधा आणि त्यास फिरवा हे दुसर्या उदाहरणासह करूया तर तर आम्ही काय करणार आहोत बंद सिलेंडर आणि ते आम्हाला छडीच्या शैलीत करायचे आहे तर चला ते स्केच वापरून पाहू ते सामान्य फ्रंट प्लॅनमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न करूया एक मध्यवर्ती रेषा आम्हाला छडी प्रकारची वस्तू सारखे आवडेल तर मग आपण काय करावे ते कुठल्यातरी बाजूने ओळ काढायचे आहे तर तिथेच खालच्या दिशेला जाईल आता ते बंद झालेले नाही तर नियंत्रित करा हे सर्व निवडा वैशिष्ट्यांवर जा बॉस बेस फिरवा कारण जाडी आम्ही नमूद केली नाही तो बंद केलेला नाही 360 अंश अरे काहीतरी चूक झाली आहे पुन्हा फ्रंट प्लॅन वर जा आता एक लहान जाडी देऊ या प्रकरणात ऑफसेट हा सर्वात चांगला पर्याय आहे तर आता तो पूर्ण झाला आहे हे निवडा वैशिष्ट्यांकडे जा बॉस बेस फिरवा ओके क्लिक करा जर तुम्ही दुसऱ्या बाजूला बघत असाल तर ते बंद आहे त्याच्या आत एक पोकळ आहे आता या संपूर्ण छडीचे कट केलेले विभागीय दृश्य पाहू आपण कट विभागीय दृश्य पाहू शकता एक पोकळ छडी ऑब्जेक्ट बनवण्याचा हा मार्ग आहे म्हणून जर तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहत असाल तर ते जवळ आहे त्याच्या आत एक पोकळ आहे आता आपण एक कट पाहू या संपूर्ण छडीचे विभागीय दृश्य आता पाहू शकतो याप्रमाणे तुम्ही आब्जेक्ट तयार करू शकता अभिसरण परिवर्तित converging diverging नोजल्स जे की अभियांत्रिकीमध्ये असे वापरतात या नोजल आपल्याला वाढवायच्या असल्यास नेहमीच एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवाहाचा वेग वाढवतात तर याचे टिपिकल रफ स्केच कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत ठराविक नोझल्समध्ये एक विशिष्ट प्रकारचे कार्यशील संबंध असतात ते एकत्रीकरण केले जाऊ शकतात ते विचलित होऊ शकतात ते दोन्ही रूपांतर करणारे डायव्हर्किंग प्रकारचे नोजल असू शकतात जिथे जिथे एक्झॉस्ट वायू बाहेर येणारे रॉकेट इंजिन पहात असाल तर ज्याला आपण या नोजल म्हणतो आणि त्यापैकी एक म्हणजे या नोजल तयार करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे प्रथम मध्य रेषा काढणे नंतर एक स्प्लिन वापरा यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे रूपांतर आणि विचलन पद्धत वापरणे म्हणून मी याभोवती पोकळ अंतरासह फिरवत असतो तर त्या हेतूसाठी जर आम्हाला पोकळ अंतर हवे असेल तर मला काय करावे लागेल ते निवडा प्रथम या दिशेने नाही तर उलट दिशेने एक ऑफसेट तयार करा आम्हाला कदाचित 1 मिमी जाडी आवश्यकता नाही ट्यूबप्रमाणे हवि असेल तर ओके क्लिक करा आता या भागावर झूम करा ओळी जोडा बहुदा आपल्याला तिथून तिथपर्यंत अगदी उभ्या रेषा पाहिजे आहेत त्याचप्रमाणे या भागात झूम वाढवा तेथे बायलाईन मध्ये सामील व्हा आता आपल्याकडे संपूर्ण बंद चित्र आहे आता एस्केप बटण दाबा ही संपूर्ण गोष्ट निवडा वैशिष्ट्यांकडे जा त्याभोवती फिरवा आपल्याकडे हा विशिष्ट आकार आहे अभियांत्रिकी डिझाईन आणि संख्या यावर आधारित तांत्रिक रेखांकनाची ती तयार आहे या नोजलची भिन्न दृश्ये पाहू या तर त्या हेतूसाठी आपण प्रथम काय करावे ते आयसोमेट्रिक दृश्यात व्यूठेवा मग तेथे जा या भिन्न दृश्ये पहा तर समोरचे व्यू वरचे व्यू साइड व्यू आणि आयसोमेट्रिक व्यू असे काहीतरी आपल्याला मिळेल आता आम्ही असेंब्ली ड्रॉईंगसह जाऊ तर उदाहरणार्थ जर आपल्याला असेंब्ली ड्रॉईंग्ज करायच्या असतील तर सर्वप्रथम आपण वेगळे भाग बनवावे आणि मग त्यास एकत्र जोडा उदाहरणार्थ माझ्याकडे सिलेंडरसारखे काहीतरी आहे ज्यावर एक गोलाकार डिस्क आहे ज्यास मी ते आरोहित करू इच्छित आहे आणि ते एका टोकाला निश्चित केले जावे ते कसे करावे तर त्या हेतूसाठी आम्ही जे करतो ते नेहमीप्रमाणेच प्रथम वेगवेगळे भाग बांधायचे आहेत एक म्हणजे सिलिंडर शाफ्ट दुसरा एक गोलाकार डिस्क आहे आणि आम्ही त्यांना एकत्र जोडू इच्छितो असे करण्यासाठी प्रथम स्केच फ्रंट प्लेन वर जा सिलिंडर तयार करा प्रथम आपण एक वर्तुळ तयार करणार आहोत यावर्तुळाचे आकारमान 20 मिमी व्यासाचे असणे आवश्यक आहे वैशिष्ट्यांकडे जा बॉस बेस बाहेर काढा हे काही 100 मिमी किंवा 100 युनिट्स असू शकते नंतर ओके क्लिक करा म्हणून आम्ही हे आहे दंडगोल आता आपल्याला हे ऑब्जेक्ट म्हणून सेव्ह करायचे आहे तर तेथे जा आणि भाग 1a सारखे काहीतरी नाव देऊन सेव्ह करा तर सिलिंडर पूर्ण झाले आता एक नवीन उघडा पुन्हा पार्ट ड्रॉईंग काढा ओके क्लिक करा फ्रंट प्लेन वर जा आम्हाला गोलाकार डिस्क पाहिजे तर तिथे एक वर्तुळ काढा ही वर्तुळाकार डिस्क आपण काय तयार करणार आहोत तर ती सिलेंडरवर माउन्ट होणार आहे या सिलिंडरचा बाहेरील व्यास 20 मिमी आहे त्या प्रकरणात आम्ही त्या भागाच्या आत जे तयार करणार आहोत त्याची डिस्क 20 मिमी असावी तर चला चला स्मार्ट परिमाण घेऊ या आतून २० मिमी असलेली एक घेऊया पण ही एक गोलाकार डिस्क आहे तर एक गोलाकार डिस्क म्हणजे पुन्हा आपण एक वर्तुळ निवडतो तिथे जाऊ कदाचित हे स्मार्ट युनिट 45 युनिट्सचे असेल आता आपण एक गोलाकार डिस्क बनवू इच्छितो तर वैशिष्ट्यांकडे जा कन्ट्रोल ऑब्जेक्टद्वारे या दोन गोष्टी निवडा बॉस बेस बाहेर काढा आमच्याकडे दंडगोलाकार डिस्क आहे आता त्याच ठिकाणी भाग 2 b म्हणून सेव करा तर आम्ही दोन भाग बनवले आहेत आपण काय करावे आता आम्ही हे दोन भाग जोडून एकच बनवू इच्छित आहोत त्यासाठी आम्हाला काय करायचे आहे या नवीन कॅच स्केचवर क्लिक करा आता असेंब्लीसाठी जा कारण दोन भाग आपण आधीच बांधलेले आहेत आता आपण त्यांना जोडणार आहोत ओके क्लिक करा आता जेव्हा आपण हे कराल तेव्हा आम्ही विशिष्ट डिरेक्टरीमध्ये बनविलेले काही भाग आपोआप निवडेल आणि जोडेल अन्यथा आम्ही ब्राउझ क्लिक करा भाग 1 कंट्रोल भाग 2 मध्ये स्वारस्य असलेले भाग निवडा उघडा मग तो आपोआप दिसून येईल आता त्यांना 1 वर क्लिक करून सोडून द्या त्याचप्रमाणे 2 क्लिक करून त्यांना सोडा म्हणून दोन्ही भाग एकाच असेंबली रेखांकनात एकत्रित केले आहेत आता हे त्यावर चढवावे लागेल त्या उद्देशाने आपण काय करावे या दोन गोष्टी आपण त्या मार्गाने इच्छित जागेवर हलवू शकता परंतु हे सिलेंडर वरनिश्चित केलेले नाहीत ते मुक्तपणे फिरत आहेत असेंब्ली ड्रॉईंगसाठी आपल्याला या ऑब्जेक्ट्सचा जोडावे लागेल त्या हेतूसाठी आपल्याला काय करायचे आहे मॅट कमांडसारखे काहीतरी आहे यावर क्लिक करा आता हा पृष्ठभाग आणि अंतर्गत पृष्ठभाग एकमेकांना जोडायचा आहे त्या उद्देशाने आपण काय करावे येथे आपण कॉन्सन्ट्रेटइक मॅट नावाचे पाहू शकता तर क्लिक करा आणि ओके क्लिक करा एकदा हे पूर्ण केल्यावर हा ऑब्जेक्ट केवळ त्यामधूनच एकाग्रतेने हलवू शकतो परंतु आपण या दिशेने समांतर या गोलाकार डिस्कला हलवू शकत नाही म्हणूनच आपण त्यास हलविण्याचा प्रयत्न करीत असलात तरीही हे केवळ एकाग्र पद्धतीने जाते ते कोठेही जाऊ शकत नाही आता आपल्याला ही संपूर्ण गोष्ट निश्चित करायची आहे येथून एका टोकाला लॉक करा उदाहरणार्थ मी हे शेवटपर्यंत ठेवू इच्छित आहे ते करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ओके क्लिक केल्यावर आता पुन्हा मेट क्लिक करा कमांड पृष्ठभागांपैकी एक पृष्ठभाग निवडेल तर त्यासाठी आपण हे फिरवू शकतो कंट्रोल बटन दाबून हे दोन्ही पृष्ठभाग आपण नियंत्रित करू शकतो पुन्हा एकदा करूया तर हा ऑब्जेक्ट आहे आता हा पृष्ठभाग गोलाकार डिस्कवर आहे आणि हा दुसरा पृष्ठभाग एकत्र करायचा आहे त्यासाठी आम्हाला क्लिक मॅट वर क्लिक करून पृष्ठभाग निवडायचा आहे एकदा आपण पृष्ठभाग निवडल्यानंतर ते हायलाइट होईल त्यानंतर या पृष्ठभागावर जा क्लिक करा या दोन गोष्टी अभिन्न आहेत एकदा अभिन्न झाल्यावर ओके क्लिक करा आता आपल्याकडे तो ऑब्जेक्ट आहे आता आपल्याला ते हलवायचे असले तरीही ते त्या ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत आता आपण ओके क्लिक केल्यास ते एकत्र केले जाईल तर मी ते हलवू शकत नाही आता मी ते येथे लॉक करू इच्छित नाही परंतु मला ते दुसर्या बाजूला लॉक करायचे आहे त्या उद्देशाने आपण काय करावे त्यासाठी हे सर्व पुन्हा करावे लागेल सर्व प्रथम मी ते पूर्ववत करत आहे जेणेकरून हा ऑब्जेक्ट सहजपणे हलू शकेल मला हे करायचे आहे की हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग अभिन्न असावा त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे पृष्ठभाग ओके क्लिक करा पूर्ववत करूया तर मेटवर क्लिक करा ती पृष्ठभाग निवडा नियंत्रण करा ही पृष्ठभाग निवडा आणि मग ओके क्लिक करा अशाप्रकारे आपण हा ऑब्जेक्ट तयार करू शकतो आता आपल्याला इथे आणखी एक डिस्क पाहिजे आहे आम्हाला आणखी एक गोष्ट पुन्हा तयार करण्याची गरज नाही त्या उद्देशासाठी आपण आता आणखी एक भाग कदाचित पार्ट b सारखा समाविष्ट करू शकतो तर आता या पृष्ठभागांना आपल्याला जोडायचे असल्यास मॅटवर क्लिक करा हा पृष्ठभाग आणि या पृष्ठभागाच्या अंतर्गत भाग आपण एकत्र करू इच्छिता तर हे या ऑब्जेक्टवर हलवू शकते आता मला काय करायचे आहे ते म्हणजे हे सर्व लॉक करायचे आहे त्या हेतूसाठी आम्ही काय करणार आहोत हे दोन्ही पृष्ठभाग अभिन्न बनवा अशाप्रकारे आम्ही असेंब्ली ड्रॉईंग तयार करू शकतो आता मला या पृष्ठभागावर स्पर्शिकासारखे काहीतरी जे या पृष्ठभागावर गोल गोल फिरत आहे असे हवे आहे त्या उद्देशाने आपण काय करावे कदाचित पुन्हा भाग बी निवडा तर आपल्याकडे हा ऑब्जेक्ट आहे आता मी या पृष्ठभागाची स्पर्शिका सिलिंडरसारख्या कशाशी जुळवू इच्छितो हा सिलिंडर आहे परंतु केवळ स्पर्शरेषा मला हवा असल्यास ओके क्लिक करायचं आहे तर हा ऑब्जेक्ट नेहमीच असतो मी कुठेही हलवू शकतो परंतु तो नेहमी त्या पृष्ठभागावर स्पर्श असतो मी जे काही करतो ते नेहमीच त्या पृष्ठभागास स्पर्श करते आणि ते आपल्याकडे असते आता मला हा पृष्ठभाग या पृष्ठभागासह लॉक करायचा आहे त्यांनी एकमेकांना स्पर्श केला पाहिजे त्या उद्देशाने आपण काय करावे एकदा या दोन्ही पृष्ठभागावर मेट बटन क्लिक करा आपण पहाल की ते एक प्रकारच अभिन्न पृष्ठभाग आहेत आणि यामुळेच ते दोन्ही सोबत आहेत आता ओके क्लिक करा एकदा ते पूर्ण झाल्यावर आपणास हा ऑब्जेक्ट हलवायचा असेल तर तो त्या पृष्ठभागाकडे वळतो आणि केवळ त्या पृष्ठभागावर स्पर्श होतो अशाप्रकारे आम्ही एक साधी असेंब्ली ड्रॉईंग बनवितो पुढील वर्गात पाईप्स पोकळ पाईप्स कसे बनवायचे या पाईप्सवर धागे कसे तयार करावे याबद्दल आपण जाणून घेऊया धन्यवाद